डिजास्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर या कोर्ससाठी वेलकम आज आपण कल्चर क्लायमेट चेंज अडॅप्टशन अँड डिझास्टर रिस्क रिडक्शन या विषयावर बोलणार आहोत डिझास्टर अँड क्लायमेट चेंज यामधील रिलेशनशिप पाहू बर्याचशा सायंटिफिक लिटरेचर मध्ये दोघांमध्ये संबंध आहे असे रिलेट केलेले नसते हे दोघे परस्पर संबंधित असतात कारण डिझास्टर बर्याचदा एखाद्या घटनेने कारणीभूत ठरते परंतु क्लायमेट चेंज म्हणजे लॉंग रन मेकॅनिझम असते क्लायमेट चेंज लॉंग रन इम्पॅक्ट दीर्घकाळ होतो म्हणजे अलीकडील रिसेंट क्लायमेट चेंज घटनेबद्दल पाहिल्यास क्लायमेट चेंज हा आपत्तीच्या डिझास्टर शी थेट किंवा अप्रत्यक्ष रित्या संबंधित आहे यासंबंधी च्या अलीकडील चिंतेच्या चर्चा कशी सुरू आहे ते पाहूया सीआरईडी 2015 चा रिपोर्ट पाहता वर स्लाईड मध्ये दाखविल्याप्रमाणे ईएम डॅट ने रेकॉर्ड केलेल्या 240 क्लायमेट रिलेटेड डिझास्टर बद्दलचा 2000 साला पूर्वीचा मॅप पाहता येऊ शकतो साधारणपणे दरवर्षी 341 डिझास्टर म्हणजेच 44 वाढ या प्रमाणात नॅचरल डिझास्टर झाले आहेत तुम्ही पाहू शकतात की चायना इंडिया मेक्सिको आणि त्यानंतर रशिया आणि आफ्रिकेत नॅचरल डिझास्टर झाले आहेत उत्तर कॅनेडियन भाग आपण पाहू शकता की ही डिझास्टर ची संख्या कितीतरी आहे आणि ते किती प्रवण आहेत डिझास्टर क्लासिफिकेशन आपण भूकंप सुनामी लँड स्लाईड या प्रकारच्या रिलेटेड जिओ फिजिकल अस्पेक्ट असलेल्या जिओ फिजिकल डिझास्टर बद्दल बोलत आहोत ते फार कमी प्रमाणात असतात परंतु क्लायमेट दृष्टीने पाहता त्या संबंधित हायड्रो लॉजिकल किंवा मेट्रोलॉजिकल अस्पेक्ट इन्दूसिड असतात बऱ्याच अभ्यासाअंती हे सिद्ध झाले आहे की क्लायमेट इन्दूसिड डिजास्टर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर होतात क्लायमेट चेंज आणि डिझास्टर रिस्क एकमेकांशी इंटिग्रेट करण्याची गरज आहे आपल्याला त्या संदर्भात एकत्रित पद्धतीने काम करावे लागेल इंटर नॅशनल स्तरावर बरेच फ्रेमवर्क कन्व्हेन्शन युनायटेड नेशन द्वारा करण्यात आले आहेत इंटर गव्हर्मेंट पॅनल द्वारे क्लायमेट चेंज संदर्भात डिझास्टर रिस्क आणि क्लायमेट चेंज यांच्यातील रिलेशनशिप रॅशनल पद्धतीने मान्य करण्यात आली आहे त्याचप्रमाणे एस आर इ एक्स रिपोर्ट मधील डिझास्टर रिस्क बद्दलचा कन्सप्च्युअल अॅप्रोच महत्त्वाचा आहे एस आर इ एक्स रिपोर्ट म्हणजे एक्सपोज झालेल्या सेटलमेंट व्हलनेरलॅबीलीटी कंपोनेंट आणि लॉंग रणमध्ये क्लायमेट इव्हेंट सेटलमेंट ला कशाप्रकारे व्हलनेरलॅबीलीटी कंडिशनला एक्सपोज करतात याबद्दल माहिती देतो दुसऱ्या बाजूला आपल्याकडे ग्रीनहाऊस द्वारे होणारे गॅस इमिशन हादेखील सततचा महत्त्वाचा मुद्दा आहे अशा प्रकारामुळे खरेतर अँथ्रो पोजेनिक क्लायमेट चेंज आणि नेचुरल वारीअबिलिटी होत आहे आपणास फ्रॅडरिक कोनी यांच्याकडून माहित आहे हा डिझास्टर रिस्क संबंधित विषय आहे आणि म्हणूनच डिझास्टर तसेच डेवलपमेंट या ठिकाणी इंटर रिलेटेड आहेत डेव्हलपमेंट म्हणजेच डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट आणि क्लायमेट चेंज अडोप्शन या दोन्ही मार्गांनी डिझास्टर रिस्कसाठी ऍक्च्युली कशाप्रकारे कॉन्ट्रीब्युशन होऊ शकते याबद्दलचे संपूर्णपणे अंडरस्टँडिंग महत्त्वाचे आहे अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे सी सी ए क्लायमेट चेंज अडोप्शन लिंकिंग करणे त्याचप्रमाणे डिजास्टर रिस्क रिडक्शन हीदेखील सस्टेनेबल डेव्हलपमेंट मिळवण्यासाठी इम्पॉर्टंट आणि कृशिअल स्टेप आहे म्हणूनच एक महत्त्वाचे इंडिकेशन म्हणजे आपल्याला हे दोन कंपोनेंट इंटिग्रेट करण्याची गरज आहे आपल्याला डिजास्टर रिस्क रिडक्शन करण्याचे कन्सेप्ट आणि प्रॅक्टिस माहीत असले पाहिजे डिझास्टर बद्दलचे कॅज्युअल फॅक्टर आणि सिस्टिमॅटिक एफर्ट्स यांच्या मदतीने अनालिसेस आणि मॅनेजमेंट करणे शक्य आहे चेंज पहिली स्टेज रिस्क असेसमेंट म्हणजेच सायंटिफिक नॉलेज त्याची मदत रिस्क अनालिसेस साठी होते तसेच विषयाचे लोकल नॉलेज देखील रिस्क अंडरस्टँडिंग साठी कॉन्ट्रीब्युशन करते तसेच डायलॉग म्हणजेच कम्युनिकेशन पार्ट इन व आऊट साईडर ऍक्टर साठी इंटरफेस म्हणून उपयोगी पडते एन जी ओ गव्हर्मेंट सायंटिफिक कम्युनिटी आणि पोलिसी मेकर्स व्हिक्टीम असू शकतात आपल्याला माहिती आहेच की इन साईडर ऍक्टर ती कम्युनिटी आणि मार्गीनालिज्ड ग्रुप बेनेफिसिरियस असू शकतात यासाठीची लागणारी एक्शन म्हणजे टॉप डाउन आणि बॉटम अप ऍक्टिव्हिटी मध्ये इंटरफेस असणे आवश्यक ठरते अॅक्च्युअली डिजास्टर रिस्क रिडक्शन साठी या ऍक्टिव्हिटी होलीजटेकली किती प्रमाणात पण ट्रिब्यूट करतात काही प्रमाणात डिजास्टर रिस्क रिडक्शन आणि डिजास्टर रिस्क मॅनेजमेंट या टरमिनोलॉजी दरम्यान जरगों ठरल्या आहेत या ठिकाणी दोन मेन कंपोनेंट मध्ये कॅटेगिरी करता येते प्रथम डिजास्टर रिस्क मॅनेजमेंट यामध्ये डिझास्टर रिस्क रिडक्शन हा कंपोनेंट येतो आणि दुसरे डिजास्टर मॅनेजमेंट डिझास्टर रिस्क रिडक्शन म्हणजे कन्सेप्ट आणि डिझास्टर रिस्क सिस्टिमॅटिक एफर्ट्स कॅज्युअल फॅक्टर यांच्या मदतीने अनालिसेस आणि मॅनेज करणे डिझास्टर मॅनेजमेंट चे चार डिफरंट फेज आहेत डिझास्टर मॅनेजमेंट चे चार डिफरंट फेज म्हणजे मीटिंग फॅशन मिटिगेशन प्रिपेअरनेस रिस्पॉन्स आणि रिकवरी डिजास्टर रिस्क मॅनेजमेंट डिझास्टर रिस्क रिडक्शन च्या पुढे जाऊन मॅनेजमेंट पर्स्पेक्टिव्ह ऍड करते त्याचा फायदा प्रिव्हेन्शन मिटिगेशन प्रिपेअरनेस आणि रिस्पॉन्स यासाठी होतो असे एक्सपर्ट कडून समजले जाते उदाहरणार्थ आपण भारतात क्लायमेट चेंज अडोप्शन बद्दल बोलत असतो प्राईमिनिस्टर कौन्सिल चा क्लायमेट चेंज बद्दलचा नॅशनल ला तयार करण्यात आला आहे त्यासंदर्भात भारत सरकारने डिफरंट नॅशनल मिशन इस्टॅब्लिश केले आहेत उदाहरणार्थ सोलर मिशन एडव्हान्स एनर्जी इफिसायन्सी सस्टेनेबल हॅबिटॅक्ट वॉटर मिशन हिमालयन इको सिस्टम सस्टेन करण्यासाठी नॅशनल मिशन ग्रीन इंडिया बद्दलचे नॅशनल मिशन सस्टेनेबल एग्रीकल्चर आणि स्ट्रॅटेजिक नॉलेज बद्दलचे क्लायमेट चेंज इत्यादी आठ मिशन नॅशनल लेव्हल ला इस्टॅब्लिश करण्यात आले आहे अशाप्रकारे नॅशनल लेव्हलला डिफरंट मिशन गव्हर्मेंट ऑफ ऑफ इंडिया कडून सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आणि क्लायमेट चेंज बद्दलचे ग्रीन अस्पेक्ट साठी इस्टॅब्लिश करण्यात आले आहे खरेतर ह्योगो फ्रेमवर्क देखील क्लायमेट चेंज निगोसिएशन आणि त्यासंबंधित एक्शन याबद्दल माहिती देत असते त्याचा फायदा पॉलिसी मेकर पॉलिटिशियन आणि प्रॅक्टिसेस योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट करण्यात मदत होते अशाप्रकारे डी डी आर आणि सी सी ए केवळ कन्सप्च्युअली नव्हे तर प्रॅक्टिकली रिजनल सब रिजनल नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला इंटिग्रेट करता येतात तसेच युनिसेडर डी डी आर आणि सी सी ए यांचे फंक्शनल लिंकिंग करण्याबद्दल आणि पॉवर्टी रिडक्शन बद्दल रेकमेंडेशन्स देतात कारण बॉटम लेवल च्या सिच्युएशन मुळे पोवर्टी आहे असे आपण विसरत आहोत आपण बॉटम लेवल च्या कम्युनिटी ग्रुप सोबत कम्युनिकेशन कसे वाढवू शकतो पॉवर्टी ग्रुपला कसे ड्रेस करू शकतो मार्गीनालिज्ड ग्रुप कोणते आहे डिझास्टर मुळे नेहमी कोणाला फटका बसतो क्लायमेट चेंज चा मोठा इम्पॅक्ट कोणाला होतो

आपण आठ मिशन बद्दल मेंशन केले आहे परंतु या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे प्रत्येक मिशनचे स्वतःचे ऑब्जेक्टिव्ह एक्शन प्लान आणि काही गोष्टी डिलिवर करण्यासाठी सेटअप असणे आवश्यक आहे परंतु सर्वच मिशन इको सेन्सिटिव्ह हॅबिटॅक्ट बद्दल बोलत आहे हॅबिटॅक्ट परस्परांशी कशा पद्धतीने इंटर रिलेटेड आहेत सर्वच मिशन एकमेकाशी कशा पद्धतीने इंटर रिलेटेड आहेत परस्परांशी को ऑपरेशन आणि को ऑर्डिनेशन कसे करत आहेत अशा प्रकारच्या लहान लहान गोष्टी समजून घेऊन आपण काही प्रमाणात डिझास्टर रिस्क रिडक्शन वर फोकस करू शकतो प्रत्येक मिशन ग्रीन इमिशन क्लायमेट चेंज या बाबींवर फोकस करत असते परंतु त्यांच्यापैकी किती मिशन डिझास्टर रिस्क रिडक्शन करू शकतात हा महत्त्वाचा आणि इंटिग्रल कंपोनेंट आहे अशा प्रकारचा पर्टिक्युलर अस्पेक्ट अद्याप लेड आऊट करण्यात आला नाही आपली चर्चा पुढे कंटिन्यू करण्याआधी मला असे वाटते की डी डी आर आणि सी सी ए यांचे इंटिग्रेशन करण्यासाठी महत्त्वाचे चॅलेंजेस आणि डिफरन्स काय आहे आहे ते पाहू जॉन बर्कमन आणि इतर बऱ्याच लेखकांनी त्यासंबंधित महत्त्वाचे फंडामेंटल डिफरन्स चॅलेंजेस आणि सिमिलॅरिटी लिस्ट केले आहे त्यासंबंधित एक गोष्ट म्हणजे स्केलं कारण डी डी आर आणि सी सी ए डिफरंट स्केल बद्दल बोलतात सी सी ए म्हणजे लॉंगर लार्जर आणि टेम्परल स्केल होय सी सी ए मध्ये इव्हेंट बद्दलच्या पॉझिटिव आणि निगेटिव्ह इफेक्ट बद्दल चर्चा केली जाते डी डी आर म्हणजे शॉर्ट आणि स्मॉल स्केल होय या ठिकाणी निगेटिव्ह इम्पॅक्ट बद्दल चर्चा केली जाते साधारणपणे रिसर्च प्रेफरन्स मोस्टली टॉप डाउन अॅप्रोच असतो परंतु या ठिकाणी मोस्टली बॉटम अप प्रेफरन्स दिला जातो यासंदर्भातील कॉमन चॅलेंज म्हणजे मल्टी स्टेकहोल्डर पार्टिसिपेशन आणि मल्टी स्केल को ऑर्डिनेशन उदाहरणार्थ काही वेळेला स्केल मिस मॅच होते आणि तुम्हाला पर्टिक्युलर सेटलमेंट पाहावे लागते वर स्लाईड मध्ये त्सुनामीपूर्वी आणि त्सुनामी नंतर बांदा आच दाखविला आहे जेथे त्याचा थोडा त्सुनामी किंवा भूकंपाचा आपत्तीचा परिणाम होतो त्या त्या विशिष्ट स्थानिक पातळीवर लक्ष केंद्रित केले जात आहे परंतु जेव्हा आपण हवामानाचा इम्पॅक्ट पाहता स्वीडिश मेथडॉलॉजिकल एजन्सीचा मते बर्फाचे कव्हर्स हळूहळू वर्षानुवर्षे कमी होऊ लागले आहेत पूर्वी हा बांदा आच आठ महिने बर्फाच्छादित असे आता हळूहळू ते कमी होऊन केवळ सहा महिने बर्फाच्छादित असतो म्हणून त्यांचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही इम्पॅक्ट आहेत उदाहरणार्थ शेतकरी म्हणतात बर्फाचे कव्हरेज कमी होऊन आम्हाला अतिरिक्त पीक मिळेल परंतु त्याचे इतर परिणामही होतील टेंपरेचर वाढत आहे त्याचा आरोग्यावर कम्युनिटी वर आणि त्यांचे जीवन जगण्यावर परिणाम होतो त्याचप्रमाणे क्लायमेट चेंज उदाहरणार्थ कोरल रीफ्स संदर्भात पॉझिटिव आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट आणि ग्लोबल लेव्हलला काही इफेक्ट पाहायला मिळतात एक प्रकारचा डेटा ग्लोबल लेव्हलला कोरल रीफ्स वर होणारा इम्पॅक्ट बद्दल बोलतो तर इतर डेटा स्नो कव्हर इम्पॅक्ट बद्दल सांगतो इतर डेटा लिमिटेड किंवा स्पेशिअल स्केल वर इफेक्ट झालेल्या एरिया याबद्दल बोलतो

आपण कल्चर बद्दल बोलत असताना तुम्हाला माहिती आहेच की कल्चर क्लायमेट चेंज आणि डिझास्टर रिस्क रिडक्शन रिलेटेड आहे मी रेजिना मापुआ लिमच्या इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन तुमच्या निदर्शनास आणू इच्छितो ती फिलिपिन्सच्या सांस्कृतिक विकासातील पारंपारिक वस्त्यांवरील ओळखीबद्दल बोलली आणि या स्थानिक पारंपारिक वसाहती त्यांच्या सांस्कृतिक ओळखीचे विश्लेषण करण्यासाठी आणि सांस्कृतिक वातावरणाची एक चौकट वापरली क्लायमेट चेंजच्या प्रभावांबद्दल आणि तसेच दररोजच्या नित्याच्या परिस्थिती समजून घेणे आवश्यक ठरते फिलिपिन्स मध्ये पाहत असाल तर पर्वतारोहण कल्चर सर्वात वर आहे आणि आपल्याकडे देखील मुख्य प्रवाहातील संस्कृती आहे टॅगलोग मुख्य प्रवाहातील कल्चर आणि आपल्याकडे कोरियन बेटे अशी समुद्री कल्चर आहे फिलिपाइन्सशी तडजोड करणार्या सुमारे 7000 बेटांवर येथे १२० पेक्षा जास्त एथनोलिंगूइस्टिक ग्रुप वांशिक गट आहेत जे अरचीपेलगो वर पसरलेल्या पारंपारिक वसाहतीत राहतात अशा प्रकारच्या वर्णकलर सेटलमेंट डिफरंट टर्रीन्स इकोसिस्टम अंतर्गत डिफरंट भूप्रदेशात स्थित आहेत ज्यामुळे इकॉनॉमिक्स किंवा कल्चरच्या ठिकाणी लोकांचे जीवन जगण्याचे मार्ग निर्माण होतात त्यांची स्वतःची भाषा आहे उच्चार आहे त्यांची स्वतःची कल्चर आहे त्यांना खाण्याची सवय आहे त्यांना ड्रेसिंग सेन्सआहे त्यांची जातीय समजूत आहे रेजिना मापुआ लिम ने अनालिसेस करण्यासाठी कन्सप्च्युअल फ्रेमवर्क डेव्हलप केले तिने हे शोधले की एक्च्युअली कल्चरल आयडेंटिटी स्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट कन्सेप्ट कशाप्रकारे क्रिएट करता येऊ शकते त्या डेव्हलप केलेल्या कन्सप्च्युअल फ्रेमवर्क मध्ये तिने मेनस्ट्रीम कल्चर अल्पिन कल्चर आणि कोस्टल कल्चर साठी काम करून त्यांचा रिस्पॉन्स पाहिला त्या लोकांचे सिस्टम कशाप्रकारे आहे तिने पार्टिसिपतोरी अॅप्रोचेस डिझाईन केले उदाहरणार्थ पर्वतीय प्रदेशात राहणाऱ्या लोकांसाठी राईस हार्वेस्टिंग कल्चर हे उपजीविकेसाठी खूप महत्त्वाचे सोर्स आहे येथे पिग डुकर देखील एक महत्वाचा आहार आहे वर स्लाईड मध्ये आपण पाहू शकता की मोठ्या जबड्यां च्या च्या पिग सह लोकांनी त्यांनी भरपूर मेजवानीही घेतली आहे आपल्याला माहिती आहे की त्यांनी तांदूळ गठ्ठा टाकला आहे जे प्रत्यक्षात विधी मेजवानी च्या प्रतिकात्मक प्रतिनिधित्व करतात कम्युनिटी मध्ये डिफरेन्ट प्रकारचे हिरअर्चि असतात राईस हार्वेस्टिंग कल्चर मध्ये टिकून राहण्यासाठी सदानग समाजाने आवश्यक असलेल्या समतावादी गुणांना बळकट करणार्या कम्युनिटी मधील श्रीमंत मेंबर्स ने विधी मेजवानी देण्याचे ट्रॅडिशन आहे कारण कौटुंबिक विवाहासाठी इतक्या प्राण्यांची कत्तल करणे ही गोरगरीबांना जमा केलेली संपत्ती पुन्हा वितरीत करण्याचा एक मार्ग आहे धान्य गोळा करण्याच्या दृष्टीने काळजीपूर्वक प्राणी सांभाळण्याचे काम करणे हा कुटूंबाचा विशेषाधिकार आहे जर एखादी व्यक्ती संपत्ती साठवू शकत नाही आणि तांदूळ उत्पादनाच्या कामात भाग घेऊ शकत नाही तर कापणीचे काम करण्यासाठी श्रम आणि कम्युनिटीच्या सहकार्यात भाग घेणे आवश्यक आहे त्यांना कापणीसाठी एकत्र यावे लागेल तर येथे पारंपारिक मेजवानीदेखील याबद्दल चर्चा केली जाते ती खरोखर आपली संपत्ती कशी सामायिक करते आणि हेच श्रम आणि समाजाचे सहकार्य आणते आता लोक सडंगा भाषा विधी करण्यासाठी वापरतात संस्कारांचे पालन करण्यासाठी आणि शेजार्यांशी संबंधित हद्द आणि सीमा निश्चित करणार्या शांती करारांकरिता बोलणी करण्यासाठी सडंगा भाषेचा वापर करतात मेजवानीमुळे शेजार्यांना एकत्र आणले जाते तसेच विविध साठाविषयीदेखील चर्चा होते आदिवासींच्या युद्धांचे कारण समजण्याजोग्या पाण्याच्या हक्कांविषयीही ते बोलतात कारण तांदळाच्या लागवडीसाठी पाणी हे आवश्यक स्त्रोत आहे पाण्याशिवाय वस्तीवर बस्ती वर उपास मारी होण्याची वेळ येऊ शकते

त्यांच्या पाण्याबद्दल च्या हक्कांविषयी ते चर्चा करतात शेती साठी पाणी वाटप कसे करावे पाण्यासारखा महत्त्वाचा रिसोर्स आणि त्याचे डिस्ट्रीब्यूशन कसे करावे हा कम्युनिटी समोरील महत्त्वाची गोष्ट आहे ट्रॅडिशनल पॅटर्न आधारित नॅचरल रिसोर्स डिस्ट्रीब्यूशन सारख्या काही गोष्टीत वाटाघाटी करू शकतात त्यामुळे कम्युनिटी एकत्र येऊ शकते रेजिनाच्या कामाचा तो एक लहान व्हिडिओ मी तुम्हाला दाखवित आहे Video Start Time 1646 धान्य कसे संग्रहित केले जातात आणि संपूर्ण विधी प्रक्रिया कम्युनिटी मध्ये कशाप्रकारे आयोजित केली गेली आहे हे देखील आपण पाहू शकता Video End Time 1856 व्हिडिओमध्ये साधारणपणे लोक कशा पद्धतीने कॉमन सिस्टीम शेअर करतात लँड कशा पद्धतीने शेअर केली जाते मोठ्या लोकांचा रोल महत्त्वाचा का आहे या संदर्भात सांगण्यात आले आहे या ठिकाणी आपल्याला राईस कल्चर बद्दल माहिती मिळू शकेल विधी पद्धतीत पूर्वापार काळापासून चालत आलेल्या पॅटर्नला महत्त्व दिले जाते लँड आणि वसाहत यामुळेच लोकांच्या जीवनाला आयडेंटिटी मिळाली आहे कम्युनिटी संबंधित प्रत्येक गोष्ट एक प्रकारे स्ट्रक्चर स्वरूपात तयार झाले आहे याचा उपयोग कम्युनिटी आयडेंटिफिकेशन आणि सस्टेन करण्यासाठी होतो त्याचप्रमाणे फिशिंग सेटलमेंट साठी कोरोन आयलँड आहे या ठिकाणी फिशर मॅन लोकांच्या वस्ती आहेत फिशर मॅन लोक फिशिंग टेक्निक संबंधित नॉलेज कसे समजून घेतात त्यांना नेचर किंवा इकोसिस्टम याबद्दलचे अंडरस्टँडिंग कसे होते रेजिना प्रमाणे प्रत्यक्षात फिशर मॅन लोकांना प्रजनन हेतूंसाठी महत्त्वाचे स्थाने कशी समजतात या संदर्भात एक नकाशा आहे नकाशामध्ये कम्युनिटीने त्यांच्या भिन्न तलाव किनारे आणि बाउंड्री स्थाने डिफाइन केल्या आहेत कम्युनिटी अशा प्रकारच्या गोष्टी कसे समजून घेतात याबद्दलचा सर्वे करण्यात आला आहे तसेच त्यांनी पुढील पिढ्यांकडे काही नॉलेज हस्तांतरित करण्यासाठी काही स्थानिक पुराणकथा आहेत उदाहरणार्थ प्यानन किंवा भितीदायक एरिया म्हणजे ऑक्टोपस राक्षसचे घर आहे असे ते मानतात मुलाखत घेणाऱ्यांपैकी एकाने असे म्हटले आहे की माझ्या वडिलांनी मला ही ठिकाणे टाळण्यास शिकविले आहे ते निषिद्ध ठिकाण आहे स्थानिक तग्बानवा या भितीदायक ठिकाणी कधीच येऊ शकणार नाहीत ते परस्परांचा आदर करतात आणि ते एकमेकांना ओळखतात कुणीतरी त्या भितीदायक ठिकाणी गेले तर ऑक्टोपस राक्षस बोटीवर धरते आणि बुडण्यापर्यंत ते बुडते म्हणून त्या भितीदायक ठिकाणी शांत राहिले पाहिजे कधीकधी कॅलिसमध्ये पन्यान अशी ठिकाणे आहेत तेथे 3 ते 7 मोठ्या टेंपल्स असणा ्या मोठ्या ऑक्टोपसमध्ये म्यानलाब्बीट आहे सामान्यत त्यांच्याकडे अशा पौराणिक कथा आहेत जी त्यांच्या पूर्वजांकडून आणि आजोबांकडून हस्तांतरित केली गेली आहे ते म्हणतात की आपण या ठिकाणी जाऊ नये त्यांना कम्युनिटी अण्डरस्टॅण्डिंग आणि एकमेकांबद्दल आदर आहे म्हणूनच त्यांना माहित आहे की एक मोठा ऑक्टोपस आहे त्यांची आपली बोट पकडेल आणि खाली खेचू शकेल खरं तर जेव्हा जेव्हा ते या ठिकाणी जातात तेव्हा त्यांचे वडील बोलतात की त्यांना या माणसाची इजा होत नाही कारण तो इथून आहे आणि त्याला इजा पोहोचवू नका जर वडिलांनी प्रार्थना केली नाही तर आजार होईल म्हणूनच या सर्व प्रकारच्या अमूर्त परंपरा आहेत ज्यात लेक आणि फिशिंग फिश ब्रीडिंग्ज आणि माशांचे स्वरूप त्या विशिष्ट मासेमारीच्या मैदानांचा आदर कसा करतात याबद्दल काही विशिष्ट समज आहे तर या सर्वांना अमूर्त परंपरांचा भाग आहे जे एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे नॉलेज जाते रेजिनाच्या कामाची एक छोटी फिल्म पुन्हा येथे दाखवली जाईल Video Start Time 2154 Video End Time 3151 सध्याच्या घडीला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे ती म्हणजे या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर फिश उपलब्ध असल्यामुळे खूप फिशर मेन मायग्रेट झाले आहेत नवीन माय ग्रेट झालेल्या लोकांनी डिफरंट ऍडव्हान्स फिशिंग टेक्निक अडॉप्ट केल्या आहेत ते पर्यावरणास अनुकूल नसतात परंतु कदाचित त्यांनी डायनामाइट अगदी लहान माशांची तळ पकडणारी बारीक जाळी आणि जाळीमध्ये मासे ठेवण्यासाठी कोरल रीफ्सची धडधडणे अति प्रमाणात मासेमारी आणि विनाशाच्या सर्व समस्या निर्माण केल्या असाव्यात जेव्हा मासे जिथे राहतात तेथे मासे वाढतात तर या एडव्हान्स टेक्निक नी या बेटांवर न्यू कमर्स उत्तम जाळे वापरण्यास सुरवात केली जेणेकरून ते कोणत्या प्रकारचे मासे आणि ते कसे पकडेल यावर प्रत्येक जाळीचे भिन्न प्रमाण आहे परंतु आता ते आणखी मासे सोडत नाहीत यामुळे प्रत्यक्षात या परप्रांतीय फिशर मेन मुळे पर्यावरणाची चिंता वाढत आहे जेव्हा ते वेगवेगळ्या ठिकाणी येत असतात त्यांना या ठिकाणी बद्ध केलेले नसते आणि त्यांचे संलग्नक कधीही एका विशिष्ट ठिकाणी बांधले जात नाहीत मासे गेल्यानंतर ते फिशर मेन दुसर्या बेटावर जातात त्यांना या टॅगबनवा दंतकथा काही प्रासंगिक नाहीत खरंतर या स्थलांतरित फिशर मेन मुळे टॅगबानवांनी नवे मासेमारीचे टेक्निक शिकले जे त्यांच्या श्रद्धा विरुद्ध नव्हते अशाच प्रकारे एखाद्या कल्चरल अस्पेक्ट इम्पॅक्ट समजत नाही आणि डिफरंट कल्चर आपल्या एन्व्हायरमेंट वरील इकोसिस्टम बद्दल अंडरस्टँडिंग करतात वर स्लाइडमध्ये आपण पाहू शकतो की डायनामाइट आणि विषारी सोडियम सायनाइड यांच्या वापरामुळे कोरल रीफ्स कशाप्रकारे डॅमेज झाले आहेत कोरल रीफ्स वर कशाप्रकारे इम्पॅक्ट झाला आहे आणि त्यामुळेच मरिन सिस्टम आणि ऍव्क्वा सिस्टम वर परिणाम झाला आहे चैन प्रोसेस मुळे ह्यूमन सिस्टम वर देखील परिणाम झाला आहे टुरिझममुळे बर्ड नेस प्रोडक्शन वर परिणाम झाला आहे इल्लीगल फिशिंग टेक्निक मुळे मासेमारीवर परिणाम झाला आहे लोकांचा निष्काळजीपणा तसाच एटीट्यूट लँड आणि समुद्र लॉंग फॉर्म साठी प्रोटेक्ट करण्याची इच्छा नसणे इत्यादी गोष्टी टॅगबानवां लोकांमध्ये समाविष्ट आहेत अशाप्रकारे महत्त्वपूर्ण असलेल्या गोष्टींमुळे आपल्याला लोकल कल्चर लोकल इकोसिस्टम आणि एन्व्हायरमेंट याबद्दल अंडरस्टँडिंग होऊ शकते एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट करण्याबद्दल लोकांच्या काही समजुती आहेत परंतु फॉरेन लोक आल्यावर तेथील लोकांवर इम्पॅक्ट होतो बाहेरच्या लोकांना लोकल सिस्टम बद्दल इंटरेस्ट आणि नॉलेज नसते लोकल कल्चर बद्दल अंडरस्टँडिंग नसते क्लायमेट चेंज संदर्भात स्पेशियल स्केल चॅलेंज असते साधारणपणे डिझास्टर स्पेसिफिक अफ्फेक्टेड एरिया पॉईंट आऊट करते तर क्लायमेट चेंज बऱ्याच मोठ्या स्केलवर डॅमेज बद्दल बोलते म्हणूनच त्यांना एकत्र आणणे कठीण आहे उदाहरणार्थ जेव्हा आपण बिहार मधील पूरपरिस्थिती च्या इंपॅक्ट बद्दल बोलत असतो तेव्हा या परिस्थितीत चे मूळ कारण कदाचित चायना देशात असू शकते कारण चायना देशाने ब्रह्मपुत्रा नदीवर तिबेटमध्ये हायड्रो पॉवर प्रोजेक्ट उभारला आहे त्याचा इम्पॅक्ट भारतीय उपखंडात होतो याचे कारण डिफरंट पोलिटिकल इंटरेस्ट मध्ये देखील असू शकते कशाप्रकारचे चॅलेंज ऍड्रेस करावे लागतात हॉरीझॉन्टल स्केल आणि वर्टीकल स्केल दरम्यान मिस मॅच असू शकतो कारण क्लायमेट चेंज संदर्भातील सोर्स बऱ्याच वेळा दुसऱ्या प्रदेशात आणि देशात आढळतो तर त्याचा इम्पॅक्ट दुसऱ्या प्रदेशात किंवा देशात होतो त्यासंदर्भातील सायंटिफिक नॉलेज स्पेशियल स्केल स्टडी आणि एनालिसिस करून तयार करण्यात आले आहे त्यानुसार लोकल लॅबला लेवलला अप्रोप्रिएट कन्सिदरेशन होत नाही त्यासंदर्भातील गॅप समजून घेणे आवश्यक आहे टेम्पोरल आणि फंक्शनल चॅलेंजेस देखील असतात त्यासंदर्भात डिफरंट एनजीओ किंवा गव्हर्मेंट सेक्टर सेमी गव्हर्मेंट सेक्टर मधील एजन्सी आणि त्यांचा रोल महत्त्वाचा असतो स्पेसिफिकली डिझास्टर रिकवरी प्रोजेक्ट साठी येणाऱ्या एनजीओ आणि एजन्सी कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर टारगेट वर्क करतात ते रोजीरोटीचे किंवा शेल्टर डायमेन्शन असो ते पूर्ण करतात आणि पुढे जातात त्यांचे व्हिसा देखील कालबाह्य होतात काय घडेल याची काळजी घ्या कोण कोणाची काळजी घेईल त्यामुळे योग्य मूल्यमापन नसल्यामुळे या जागेमध्ये आणखी मोडिफिकेशन कशी होईल याबद्दल लोक कसे जुळवून घेतील याची दीर्घ काळाची कमिटमेंट त्यांच्याकडे नाही मंत्रालयाने केवळ किती घरे दिली आहेत याचे मूल्यांकन केले आहे परंतु लोकांना कशाप्रकारे सामावून घेण्यात आले आहे यावर मूल्यांकन केले नाही त्यातून लोकांमध्ये काय बदल झाले त्यासंबंधाने केलेले बदल काय आहेत आपणास ठाऊक आहे की मुख्य प्रवाहाच्या विकास प्रक्रियेमध्ये कसे बनवायचे उदाहरणार्थ लातूर आणि गुजरातमध्ये आपण काही घरे अजूनही रिकामी पाहिली आहेत क्लायमेट चेंज बदलांविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपले नॉलेज नॉर्म नुसार जुळत नाही 80 च्या दशकात 1980 ते 2002 पर्यंतच्या काळा बद्दल चर्चा झाली तेव्हा बहुधा सायंटिफिक कम्युनिटी एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम ग्रीन हाऊस गॅस ईमिशन हरितगृह वायू उत्सर्जना वर लक्ष केंद्रित केले जात असे 2000 सालापासून हा मुद्दा इंटरनॅशनल अजेंडा झाला आणि त्यामुळे सोशल डायमेन्शन पिक्चर मध्ये आले या ठिकाणी सोशल सायन्स टेस्ट आणि डेव्हलपमेंट वर्कर यांचे एकमेकांशी कोऑपरेशन वाढलेले दिसते तिसऱ्या टप्प्यामध्ये या मुद्द्याचे महत्त्व इतर देशांना आणि विभागांना कळल्याचे दिसून येते नजीकच्या भविष्यात हा ग्लोबल जस्टीस म्हणून प्रश्न उभा राहिला आणि लीगल डायमेन्शन देखील विचारात घ्यावे लागत आहे या संदर्भात आपण काही कायदेशीर कल्चर बेहेविअरल नॉर्म आणि सोसायटी कल्चर तयार करत आहोत इन्फॉर्मल आणि कोस्टल सेटलमेंट साठी काही वेळा कायदेशीर नॉर्म टाळले जातात उदाहरणार्थ कोस्टल रेग्युलेशन झोन 1991 मध्ये तयार करण्यात येऊन 19 वेळा सुनामी येईपर्यंत रिवाईज करण्यात आली परंतु अत्यंत कमी प्रमाणात इम्प्लिमेंट करण्यात आली डिफरेंट स्केल डिफरेंट डेटा डिफरेंट क्लायमेट आणि रिस्क यासंदर्भात सायंटिस्ट प्रॅक्टिशनर यांच्या दरम्यान ट्रान्सपरंट कम्युनिकेशन कॉलाबोरेशन आणि जॉईंट प्रोग्रामिंग कमी पडल्यामुळे डिफरंट एक्टर्स इन्स्टिट्यूशन एजन्सी यांचे नॉलेज मिस मॅच होते यातून एक महत्त्वाचा प्रश्न तयार होतो तो म्हणजे मायक्रो लेवल नॉलेज डेटा कशा पद्धतीने उपयोगात आणता येईल सी सी ए आणि डी आर आर इंटिग्रेशन साठी क्लियर रोड मॅप कसा असावा त्याबद्दलचे कन्सिदरेशन कसे असावे या लेक्चर ची समरी करताना असे लक्षात येईल की आपण डिझास्टर रिस्क रिडक्शन आणि क्लायमेट चेंज अडोप्शन यासंदर्भातील डिफरन्ससेस आणि चॅलेंजेस याबद्दल चर्चा केली अडोप्शन स्ट्रॅटेजी मुळे आपल्याला स्केल मिस मॅच आणि डिझास्टर इव्हेंट त्यांचे लॉन्ग टर्म इम्प्लिकेशन्स या बद्दल माहिती मिळू शकते दुष्काळ केवळ एकाच महिन्याचा प्रश्न नसून तो वर्षानुवर्ष येऊ शकतो स्पेसिफिक रिजन आणि लोकलिटी यादरम्यान स्पेशियल स्केल नेहमी येऊ शकतात ग्लोबल स्केल च्या दृष्टीने विचार करताना त्याचा इम्पॅक्ट एखाद्या कॉन्टिनेन्टल किंवा इंटर कॉन्टिनेन्टल स्वरूपात असू शकतो टेम्पोरल आणि फंक्शनल चॅलेंजेस शॉर्ट टर्म ते मिडीयम टर्म आणि इव्हेंट रिलेटेड देखील असतात त्यांच्या उपाययोजना म्हणजे प्रेवेंशन आणि लॉंग टर्म अडोप्शन स्ट्रॅटेजी असतात त्यासंदर्भात डिफरंट एजन्सी आणि त्यांचा स्कोप फंडिंग रोल महत्त्वाचा असतो कारण फंडिंग हा महत्त्वाचा पार्ट असतो नॉर्म संदर्भातील मिस मॅच आपल्याकडे बरेच कायदेशीर अर्बन प्लॅनिंग कोस्टल रेग्युलेशन बद्दलचे नॉर्म असतात पहिला अस्पेक्ट म्हणजे ते एकमेकांशी रिलेट कसे नाही ते पाहणे नॉर्म संदर्भातील मिस मॅच आणि नॉलेज म्हणजे जेव्हा आपण डिफरंट डेटा टाइप आणि स्केल डेटा सेटला अप्लाय करण्याचा प्रयत्न करतो लेई आणि वांग शिवली अॅक्च्युअली एक्सप्लिसिट फ्रेमवर्क ला "6 ड फ्रेमवर्क" म्हणतात तर ते नॅचरल डिझास्टर रिस्क अडोप्शन साठी काय आहे कोणाशी जुळवून घ्यावे लागेल या अनुषंगाने अनुकूलन का आवश्यक आहे याबद्दल ते चर्चा करतात कुणी आणि कसे ऍडॉप्ट करावे इफेक्टिव्ह अडोप्शन साठी प्रिन्सिपल किंवा क्रायटेरिया काय आहेत वर स्लाईड मध्ये "6 ड फ्रेमवर्क" बद्दल संपूर्ण समरी लिस्ट आऊट करण्यात आली आहे या एन्व्हायरमेंटल पर्स्पेक्टिव्ह बिल्ड करण्या संबंधित एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्पेशियल लेवल डेटा बद्दल स्केल मिस्मॅच साधारणपणे आर्किटेक्ट किंवा प्लॅनर्स कडून पोस्ट बिल्डिंग आणि एलिमेंट्स यासंदर्भात विचार केला जातो परंतु अंडरलीइंग टॉपोग्राफी नॅचरल इकोसिस्टीम आणि पब्लिक लिंकेजएस सिस्टम याचा विचार केला जात नाही परंतु या सर्वच गोष्टी एकमेकांशी इंटर रिलेटेड आहेत म्हणूनच या संदर्भात उपलब्ध असलेले डिफरंट डेटा सेंटर बद्दल अभ्यास करून ते मायक्रो लेवल इन्फॉर्मेशन संबंधित एकत्रितपणे कसे आणता येतील हे पाहणे महत्त्वाचे आहे माझ्या सध्या सुरू असलेल्या स्टडी नुसार मी स्पेशल डायमेन्शन आणि व्हलनेरलॅबीलीटी इम्पॅक्ट असलेले फ्रेमवर्क डेव्हलप केले आहे त्या फ्रेमवर्क मुळे प्रिडिजास्टर आणि पोस्ट डिझास्टर अडोप्शन प्रोसेस शॉर्ट अँड लॉंग टर्म फ्युचर रिस्क ऑफ सिंगल अँड मल्टिपल डिझास्टर करणे शक्य आहे लॉंग टर्म अडोप्शन प्रोसेस सोशल लर्निंग च्या माध्यमातून होऊ शकते त्यानुसार नेचर आणि कल्चर एकत्र आलेले दिसतात फ्रेमवर्क मध्ये अड़ाप्टिव्ह बिल्ट एन्व्हायरमेंट सोबत डिफरंट चॉईस पास्ट फास्ट अँड फ्युचर कनेक्शन ह्यूमन इंटिग्रेशन कोऑपरेशन को ऑर्डिनेशन बिटवीन डिफरंट एजन्सीज उदाहरणार्थ पॉलिटिकल टेक्नॉलॉजिकल लॉजिकल एज्युकेशनल आणि डिफरंट नॅशनल ग्लोबल सेक्टर संबंधित सेगमेंट दरम्यान कम्युनिकेशन इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव आहे म्हणून या सर्व गोष्टी याव्या लागतील म्हणून या फ्रेमवर्क वर जी आम्ही काम केले आहे आपण जेव्हा आपण इंटिग्रेटेड मल्टी डायमेन्शनल फ्रेमवर्क बद्दल चर्चा करतो तेव्हा 3 अस्पेक्ट महत्त्वाचे ठरतात प्रथम म्हणजे डिफरंट बिल्डिंग प्रॅक्टिसेस कशा पद्धतीने डिफरंट युजरला ऑफर करण्यात आल्या इकोसिस्टीम संदर्भातील नॅचरल एन्व्हायरमेंट कसे आहे आणि डिफरंट डिझास्टर रेकवरी प्रोसेस संदर्भात नॅचरल एन्व्हायरमेंट इकोसिस्टम आणि सर्विसेस कशाप्रकारे इंटिग्रेट करण्यात आल्या त्याचवेळी रीबिल्डींगच्या वेगवेगळ्या प्रक्रियांनी भूतकाळातील आणि भविष्यातील दोन्ही गरजा आणि लाभार्थ्यांच्या आकांक्षांना जोडण्याचे आव्हान कसे सोडविले आहेत या लेक्चर संदर्भातील रेफरन्सेस लिस्ट आऊट केले आहेत धन्यवाद मी तूमचा आभारी आहे